पुढील प्रश्नाकडे वळण्यापूर्वी हे सांगतो की आपण DC सर्किट्स मधील अनेक गणिते सोडविली आहेत परंतु ही सर्व DC सर्किट्स होती त्यामुळे सोडवायला फार वेळ लागला नाही परंतु जेव्हा सिंगल फेज आणि थ्री फेज AC सर्किट्स कडे येऊ तेव्हा थोडीच गणिते सोडवू कारण तेथे संयुक्त म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबरचा समावेश असतो परंतु जी काही सिद्धांत प्रमेय आणि नियम आपण येथे वापरले ते AC सर्किट्सला देखील लागू पडतात हे आपल्याला पुढे समजेलच परंतु त्यावेळी उदाहरणांची संख्या मात्र कमी असेल परंतु DC सर्किट्समध्ये विविध उदाहरणे आपण पाहिली आहेत त्यामुळे काही अडचण किंवा गोंधळ होणार नाही तर आता हा प्रश्न पाहू तर हे सर्किट असे आहे हे उदाहरण 12 आहे ह्या उदाहरणामध्ये असे विचारले आहे की नोड 1 येथील v1 ची नोड 2 येथील v2 ची आणि नोड 3 येथील v3 ची किंमत शोधून काढायची आहे ही तीन वोल्टेजेस आणि करंट i2 ची किंमत मिळवायची आहे तर ह्या सर्किटमध्ये ह्या चार किंमती शोधून काढायच्या आहेत i 1 हा करंट दिलेला आहे आणि इतर ब्रँच मधील करंट दिलेले नाहीत परंतु आपल्याला त्यांची पदे मानायची आहेत आणि हे गणित सोडवायचे आहे उदाहरणार्थ समजा ह्या ब्रँच मधील करंट i3 आहे मी तो ह्या दिशेने घेतला आहे आणि हा करंट i4 आणि उदारणार्थ हा करंट i5 घेतला कारण नंतर आपण कितीतरी उदाहरणे सोडवली आहेत तर नंतरनंतर आपण i3 i4 i5 वगैरे अशी i ची पदे वापरलीच नव्हती परंतु सुरवातीला i1 काय आहे वगैरे समजण्यासाठी मानूया सुरवातीला मी सांगितले आहे की कोणतेही नोड वोल्टेज रेफरन्स नोड च्या म्हणजेच ग्राउंड च्या तुलनेत सांगितले जाते त्यामुळे रेफरन्स नोड वोल्टेज v0 0 हे आपणास ठाऊक आहे तर प्रथम आपल्याला v1 चे सूत्र लिहावे लागेल केवळ समजून घेण्यासाठी ह्या सर्किटकडे पहा परंतु v1 ग्राऊंडच्या तुलनेत आहे म्हणजेच हा v1 येथून येथे आहे हे खालचे टोक आहे आणि हे नोड 1 चे टोक आहे तर ह्या प्रकारे प्रथम काय करूया की प्रथम KVL असा पहिल्या बंदिस्त मार्गात म्हणजेच लूप मध्ये वापरूया जर तुमचा गोंधळ उडत असेल तर हे सर्किट वेगळ्या प्रकारे व्यवस्थित रेखाटून घेऊ हा 12V वोल्टेज सोर्सचे आहे म्हणजे हा येथील सोर्स आणि हा 4 Ω रेजिस्टन्स आहे म्हणजे हा आणि हा करंट i1 आहे आणि हा नोड 1 आहे हा 4 Ω नंतरचा बिंदू म्हणजे नोड 1 आहे तर हा बिंदू रेफरन्स ग्राउंडच्या तुलनेत आहे म्हणूनच मी तो येथून नोड 1 पासून ग्राउंडपर्यंत v1 घेतलेला आहे तर हे आहे v1 आता KVL अशा प्रकारे क्लॉकवाईज वापरा येथे प्रथम टोक लागते म्हणून 12 अधिक 4 i1 हा 4Ω आहे आणि हा करंट i1 आहे त्यानंतर v1 बरोबर 0 म्हणजेच i1 करंट हा 4 असा होईल तर हा करंट येथे पुन्हा लिहून घेतला म्हणून i1 4 हा झाला i1 तर आपण प्रथम नोड 1 पाशी KCL वापरू हा नोड 1 आहे तर आपण i3 घेतला तर तो आणि हा आहे रेजिस्टन्स 6 म्हणून i3 6 त्याचप्रमाणे i4 6 म्हणून नोड 1 पाशी मी येथे पहा मी i1 लिहीत आहे हा आत शिरणारा करंट आहे आणि i3 i4 हे बाहेर जाणारे करंट आहेत त्यामुळे i1 i3 i4 तर हे पुसून घेतो आता नोड 1 पाशी आपण KCL वापरला तर खरेतर मी हे सर्व काम येथेच करत आहे जेणेकरून सर्व नीट समजेल म्हणजेच आपण नोड 1 पाशी KCL वापरल्यास येथे लिहिले आहे त्याप्रमाणे 4 हा i3 थेटपणे 6 करंट ह्या दिशेने आहे आणि हा i4 खरेतर 6 तर हा झाला नोड 1 कडील KCL तर हे पुसू म्हणजे नोड 1 पाशी हे समीकरण लिहिले आहे 4 6 6 सुलभीकरण केल्यानंतर 7 v1 2 v2 2 v3 36 हे झाले समीकरण 1 ह्याचप्रमाणे नोड 2 पाशी KCL वापरा तर हा करंट आहे i4 आणि हा करंट i3 आहे आणि हा करंट i5 आहे 2A चा एक करंट सोर्स येथे आहे तर येथे KCL वापरला तर i1 i5 आणखी एक करंट येथे आहे तर येथील करंट i6 मानला तर नोड 2 पाशी KCL समीकरण लिहिताना आत i4 शिरत आहे परंतु इतर करंट जसे i6 आणि i2सोडून जात आहेत म्हणून i4 i6 i2 कारण आपण नोड 2 पाशी KCL वापरत आहोत त्यामुळे ह्या बाबतीत i4 6 अधिक i6 म्हणजेच ब्रँच करंट i6 जो 6 आहे अधिक ही ग्राउंड पोटेन्शिअल 0 आहे त्यामुळे i2 हा 12 होईल कारण हा 12 Ω रेजिस्टर आहे अशा प्रकारे नोड 2 पाशी KCL वापरून हे समीकरण मिळाले तर हे पुसूया ह्याचा अर्थ हा नोड 2 आणि हे तेथील समीकरण म्हणून 6 v2 12 6 सुलभीकरण केल्यानंतर आपल्याला 2 v1 5 v2 v2 0 मिळते हे समीकरण 2 आहे त्याचप्रकारे नोड 3 पाशी हा नोड 3 आहे ह्याच पद्धतीने आपण KCL वापरू शकतो येथे 2A करंट आत शिरत आहे हा 2A करंट आहे हा नोडमध्ये शिरत आहे आणि हादेखील i3 हा i3 आत शिरत आहे आणि आणखी करंट i6 देखील आत शिरत आहे आणि i5 हे टोक सोडून बाहेर जात आहे तर मूलतः तो 2A असेल कारण तो या टोकात आत शिरत आहे ह्यात आत शिरणारा 2 i3 i6 i5 नोड 3 कडे KCL वापरून हे मिळते ह्याच पद्धतीने म्हणजे i3 6 आणि i6 6 आणि i5v312 कारण येथे ही ग्राउंड पोटेन्शिअल आहे त्यामुळे हे येथे घाला सोपे करा म्हणजे आपल्याला हे मिळेल हे सर्व झाले नोड 3 पाशी तर नोड 3 पाशी हे समीकरण मिळाले सुलभीकरण केल्यानंतर आपल्याला समीकरण 3 मिळाले आता समीकरण 1 2 3 कोणत्याही पद्धतीने सोडवा क्रॅमरचा नियम Kramer's Rule वापरून किंवा आणखी काही वापरून सोडवा उकल करून झाल्यावर ते क्रॅमर नियमा Kramer's Rule नुसार अशा पद्धतीने लिहा AX येथे X v1 v2 v3 तर हे समीकरण तर आता हे क्रॅमर नियमानुसार सोडवा तर आपल्याला मिळाले v1 12 V v2 72 7 V हे आहे v1 जरा थांबा हे आहे v2 ते 72 7 V आहे आणि हा v3 आहे आणि हा करंट i1 4 आहे त्यामुळे तो 0A इतका आहे आपल्याला 4 Ω रेजिस्टरमध्ये खर्च झालेली विद्युत शक्ती म्हणजेच पॉवर शोधून काढायची आहे ती 0 आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उरलेल्या 5 रेजिस्टरमधील पॉवर तर उरलेल्या 5 रेजिस्टरमधील पॉवर मी येथे लिहिलेली आहे हे पाच रेजिस्टर आहेत 12Ω 12Ω 6Ω 6Ω 6Ω आणि एकातली पॉवर मी आधीच सांगितली आहे i1 0 असल्याने ह्या 4Ω मधील पॉवर 0 आहे तर हा तुमच्यासाठी स्वाध्याय आहे हे सूत्र मी लिहिलेले आहेच तुम्ही हे करा सोपे आहे मूलतः i चा वर्ग गुणिले r आहे परंतु करंट हे वोल्टेजच्या रूपात मांडा सर्व साधारण पणे भागिले जो काही रेजिस्टन्स असेल तो लिहा त्याचा वर्ग घ्या भागिले त्या ब्रँचचा r तर ह्या स्वाध्यायाचे उत्तर आहे 27 2A या करंट सोर्सवरील वोल्टेज 967 V येते आता मी हे स्वच्छ करतो आणि 2A करंट सोर्सने पुरवलेली पॉवर बरोबर v गुणिले i येथे v म्हणजे v3 तर आपण हे लिहिले आता हे स्वच्छ करू खरेतर हे वोल्टेज v3 आहे आणि 2A करंट आत शिरत आहे म्हणून पॉवर v3 2 जी असेल ती असेल तर हे साफ केले म्हणून 967 2 27 42 8 W पहा येथे देखील 27 42 8 W पॉवर आली तर सर्व पॉवर हा करंट सोर्सच पुरवत आहे कारण i1 0 म्हणजे वोल्टेज सोर्सने पुरविलेली पॉवर 12 गुणिले i1 परंतु i1 0 म्हणजेच हा वोल्टेज सोर्स ह्या सर्किटमध्ये कोणतीही पॉवर पुरवत नाही तर सर्व पॉवर करंट सोर्सनेच पुरविलेली आहे आता पुढील प्रश्न घेऊ आकृती 18 मधील सर्किटमध्ये नोडल अनालिसिस वापरून v1 v2 i1 i2 i3 आणि i4 यांच्या किंमती शोधून काढा तर हे कसे करायचे पहा येथे एक वोल्टेज सोर्स आहे तो नॉन रेफरन्स नोड मध्ये जोडलेला आहे आणि येथे एक 2 Ω चा रेजिस्टन्स देखील आहे मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रथम काय शोधायचे तर i2 हे रेफेरंस वोल्टेज आहे हे वोल्टेज v0 0 च असते हे v1 आहे आणि हे v2 आहे म्हणजे v1ची पोलॅरिटी अशी आहे आणि v2 ची पोलॅरिटी अशी आहे v1 v2 ही वोल्टेजेस रेफरन्स नोडच्या तुलनेत आहेत आपल्याला i2 शोधायचा आहे त्यामुळे अशा लूपमध्ये KVL वापरा क्लॉकवाईज अर्थात क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज ह्यामुळे काही फरक पडत नाही कारण उत्तर सारखेच येते अशा मार्गाने गेल्यास काय होईल तर प्रथम 2i2 कारण येथे करंट i2 आहे आणि येथे प्रथम हे टोक लागते म्हणून v2 नंतर येथून असे फिरताना येथे टोक लागते म्हणून v1 नंतर येथून असे फिरताना पुन्हा चिन्ह लागते म्हणून 32 0 म्हणजे 2 i2 v1 v2 32 म्हणजेच i2 2 हे झाले i2 चे सूत्र प्रथम आपल्याला समजून घ्यावे लागेल की i2 काय आहे तर i2 म्हणजे पूर्वीदेखील अशा प्रकारचे एखादे दुसरे उदाहरण आपण घेतले होते त्यावरून आपण येथे i2 चे सूत्र शोधून काढू शकतो कोणताही गोंधळ होण्याची शक्यता नाही कारण i2 हवा आहे कारण आपण नोड 1 पाशी KCL वापरणार आहे आणि नोड 2 पाशी KCL वापरणार आहे तर i2 चे सूत्र 2 हे आहे तर हे पुसून घेऊ म्हणजेच नोड 1 ला KCL वापरताना तर हा 9A चा करंट सोर्स आहे 9A येथे आत शिरत आहे आता i1 लिहायचा आहे आपण आधीच i2 लिहिलेला आहे मूलतः 9A येथे आत शिरत आहे आणि i1 i2 i3 दूर जात आहेत त्यामुळे KCL समीकरण i1 i2 i3 9 असे होईल कारण 9A आत शिरत आहे आणि i1 i2 i3 दूर जात आहेत आता आपण i1चे सूत्र लिहिणार आहोत हे v1 वोल्टेज आहे आणि हे रेफरन्स नोडचे वोल्टेज 0 आहे त्यामुळे i1 v15 आणि हा i3 असा वाहत आहे हे v1 आहे हा 4 Ω आहे तो v1 पासून v2 कडे जोडलेला आहे त्यामुळे i3 4 आता ह्या समीकरणात i1 i2 i3 सर्व घाला त्यामुळे हे समीकरण 1 आपल्याला v1 आणि v2 च्या रूपात मिळेल तर हे पुसून घेऊ तर हे केल्यानंतर नोड 1 पाशी मी आता सांगितल्यानुसार हे समीकरण मिळते हे सुलभ केल्यानंतर असे मिळते ह्याचप्रमाणे नोड 2 पाशी KCL वापरल्यानंतर थांबा हे पुसून घेतो सध्या मी किंचित सावकाश सांगत आहे परंतु नंतर मी वेग वाढवेन नाहीतर वेळ पुरणे अवघड होईल आता ह्यानंतर आहे नोड 2 4A करंट ह्या नोडमध्ये आत शिरत आहे त्यानंतर आपण येथे KCL वापरू पहा i2 आणि 4A हे दोन करंट येथून आत शिरत आहेत म्हणून i2 4 येथे i3 हा आणखी एक करंट आहे जो देखील आत शिरत आहे म्हणून i3 ह्या सर्वांची बेरीज बरोबर i4 कारण i4 दूर जात आहे म्हणून 4 i2 i3 i4 तर i3 आपण लिहिला आहे की 4 आणि i4 10 म्हणजेच v2 10 हा झाला i4 आणि बाकी करंट i2 चे सूत्र आधीच मिळवलेले आहे ते आहे 2 तर हे सर्व येथे घाला त्यानंतर आपल्याला मिळेल तर मी हे पुसून स्वच्छ करतो तर नोड 2 पाशी हे समीकरण मिळाले सुलभ केल्यानंतर आपल्याला मिळते 15 v1 17 v2 40 आणि समीकरणे 1 व 2 सोडवा v1 आणि v2 ही दोनच चल पदे आहेत त्यामुळे सोडवल्यानंतर v1 50V आणि v2 30 V आणि i1 v1 5 ह्याची उकल केल्यानंतर i1 10A i2 2 त्यामुळे i2 6A त्यामुळे सर्किटमध्ये i2 ची जी दिशा दाखवलेली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने i2 वाहत आहे त्यानंतर i3 5A आणि i4 3 A त्यामुळे येथे कोणत्याच गोंधळाची शक्यता नाही आपण अवघड आणि सोप्या सर्व प्रकारची गणिते सोडवत आहोत तर हे पुसून घेतो तर आता पुढचे गणित आकृती 3 19 मध्ये दाखवलेल्या सर्किटमधील नोड वोल्टेजेस v1 v2 v3 v4 च्या किंमती शोधा ह्या गणितातील काही गोष्टी स्पष्ट करून घेऊ येथे काळजीपूर्वक पहा काही करण्यापूर्वी हे पहा की हा सामायिक नोड आहे कारण हे दोन बिंदू जोडलेले आहेत जर हे v3आहे तर हेही v3आहे हे दोन मिळून एकच सामायिक नोड आहे कारण ह्या दोन्हीमध्ये कोणताही इलेक्ट्रिकल घटक नाही त्याच प्रमाणे हे दोन मिळून एकच सामायिक नोड आहे कारण ह्या दोन्हीमध्ये कोणतेही इलेक्ट्रिकल घटक नाही तर मूलतः येथे हा v4 आहे म्हणजे येथेही v4 आहे हा नोड क्र 4 आहे म्हणजे हाही नोड क्र 4 आहे आणखी एक गोष्ट म्हणजे येथे एक मधला बिंदू आहे त्याचे v2 देखील आपल्याला शोधून काढायचे आहे V2 आपण नंतर मिळवू मूलतः येथे किती नोड आहेत हे पहा तर 3 नोड आहेत येथे पहा एक येथे आहे दुसरा v3 येथे आहे आणखी एक v4 येथे आहे तर सर्व नोडपाशी आपण KCL वापरणार आहोत ती समीकरणे सोडविल्यावर आपल्याला करंट मिळणार आहेत त्यावरून आपण सहजरित्या v2 ची किंमत मिळवू तर मूलतः हे दोन सामायिक नोड आहेत ह्या गोष्टी सर्किट पाहून समजून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण गणित सोडवू शकतो तर हे स्वच्छ करू अर्थात येथे एक वोल्टेज सोर्स आणखी येथे व येथे असे दोन इंडिपेन्डन्ट करंट सोर्स देखील आहेत तर हे साफ करू आणि पुढे जाऊ मी हे थेट लिहिणार आहे कारण आतापर्यंत आपण खूप गणिते सोडवली आहेत नोड 1 पाशी KCL वापरू हे आपले ग्राउंड पोटेन्शिअल आहे तर आता ह्या प्रश्नात i1 i2 वगैरे लिहिलेले नाही ह्यात पlहिले तर ही ग्राउंड पोटेन्शिअल आहे तर नोड 1 पाशी KCL वापरा पहिला v1 2 हा करंट नोड सोडून दूर चालला आहे हा 2 Ω रेजिस्टन्स आहे म्हणून हा v1 2 आहे आणखी हे आहेत v1 आणि v3 आणि येथे 1Ω रेजिस्टन्स आहे हा वर गेला आहे परंतु आपण खाली आणू त्यामुळे करंट बाहेर जात असेल तर तो 1 होईल अधिक आणखी एक करंट आहे ह्याच पद्धतीने पूर्वीप्रमाणेच येथे देखील 6 Ω रेजिस्टन्स आणि 40V सोर्स आहे म्हणून ह्याच प्रकारे हा करंट लिहू उदाहरणार्थ जर ह्यातील करंट i हे स्वच्छ करू म्हणजे सोपे पडेल समजा हा करंट i ह्या ग्राउंडच्या तुलनेत म्हणजे हे वोल्टेज खरेतर v1 त्याची पोलॅरिटी त्याचप्रमाणे हे v3 वोल्टेज त्याची पोलॅरिटी आहे येथे आणखी एक वोल्टेज सोर्स आहे आता काय करायचे क्लॉकवाईज दिशेने KVL वापरा त्यामुळे येथे 6 i त्यानंतर येथे चिन्ह लागते म्हणून 40 नंतर 40 v3 कारण ह्याचे टोक प्रथम लागते म्हणून v3 त्यानंतर v1 0 म्हणजेच i बरोबर हे सर्व v1 40 v3 6 असे होईल हा झाला i तर हा सर्व करंट हा करंट हा करंट आणि हा करंट ह्या नोडला सोडून जात आहेत म्हणून हे सर्व करंट v1 2 1 हा आपण घेतलेला i म्हणजे v1 40 v36 0 समजले असेल अशी आशा आहे तर हे स्वच्छ करू ह्याचप्रमाणे नोड 3 पाशी ऐका हा येथे नोड नाही त्यामुळे येथे KCL वापरू नका हा केवळ मधला बिंदू आहे येथे केवळ v1 v3 आणि v4 हे तीन नोड आहेत ह्याच प्रकारे v3 आणि v4 साठी KCL वापरा आणि ह्याची उकल करा सर्व विशद केले आहेच ह्याच पद्धतीने आपण नोड 3 आणि नोड 4 पाशी KCL लिहिली तर आपल्याला ही समीकरणे मिळतील नोड 3 साठी हे समीकरण आणि नोड 4 साठी हे समीकरण नंतर सुलभीकरण केल्यानंतर अखेरीस हे समीकरण 1 आहे हे समीकरण 2 आणि हे समीकरण 3 तर नोड 3 पाशी प्रथम आणि नोड 4 पाशी आपण हा KCL वापरू कसा ते आपल्याला समजले आहेच त्यामुळे कृपया हे करा कारण अशी एकासारखी एक असणारी अनेक उदाहरणे आहेत आणि वेगळीही आहेत ते कसे घ्यायचे आहे हे मी विशद केलेले आहेच तर अशा प्रकारे घेऊ शकता तर हे उकलले की आपल्याला मिळते v1 10 V v3 20 V आणि v4 15 V अखेरीस आपल्याला v2 किती आहे हे शोधायचे आहे तर हे आहे v2 त्याचे आणि हे v3 त्याचे हे ग्राउंड पोटेन्शिअल आहे आणि KVL अशा मार्गाने वापरा त्यामुळे येथे मिळेल 40 कारण आपण क्लॉकवाईज गेलो तर प्रथम टोक लागते v3 v2 0 कारण आपल्याला v2 ची किंमत काढावयाची आहे म्हणून v2 40 v3 मला वाटते की v320V मिळणार म्हणून v2 हे 20 V आहे हे v2 आहे तर हे पुसतो तर येथे v2 20 40 20V कारण v3 हे 20V आहे त्यामुळे v2 अखेरीस 20 V होते तर एखाद्या बिंदूचे वोल्टेज कसे मिळवायचे हे समजले का तर आपण काय करूया की केवळ आपल्या सरावासाठी समजा येथे अमुक एक वोल्ट दिले आहे तर आपण शोधून काढू की पॉवर किती आहे हे ह्या प्रश्नात विचारलेले नाही मीदेखील सोडवलेले नाही ह्या 6A करंट सोर्सकडून ह्या 10 A करंट सोर्सकडून आणि ह्या 40V वोल्टेज सोर्स कडून किती पॉवर पुरवली जाते ते शोधून काढा तर किती पॉवर पुरवलेली आहे आणि प्रत्येक रेजिस्टरमध्ये किती पॉवर शोषली जाते त्यानंतर शोषलेली पॉवर पुरवलेली पॉवर हे जुळते का जुळले तर उत्तर बरोबर आहे नाही तर कुठेतरी आकडेमोड चुकलेली आहे तर हा स्वाध्याय करा तर ह्याचबरोबर नोड वोल्टेज अनालिसिस संपलेला आहे आणि पुढे आपण मेश अनालिसिसकडे वळू तर मेश विश्लेषण ही सर्किट विश्लेषणाची एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे हिच्यात मेश करंट हे सर्किटमधील चल पदे म्हणजेच व्हेरिएबल म्हणून वापरले जातात खरेतर नोडल विश्लेषण वापरायचे की मेश विश्लेषण हे कदाचित सर्किट पाहून ठरवले जाते ज्या पद्धतीत समीकरणांची संख्या कमी मिळते त्यामुळे आकडेमोडीचा त्रास कमी होतो अशी पद्धत निवडावी मेश करंट हे सर्किटमधील चल पद म्हणून वापरली गेल्याने जर सर्किटमधील चल पदे कमी होत असतील तर ते सोयीचे पडेल आणि एकाचवेळी सोडवण्याची समीकरणांची संख्या कमी होईल तर लूप म्हणजे असा बंदिस्त मार्ग ज्यामध्ये हे मी अधोरेखित केले आहे लूप म्हणजे असा बंदिस्त मार्ग ज्यामध्ये कोणताही नोड एकापेक्षा जास्त वेळा पार केला जात नाही मेश म्हणजे असा लूप ज्यामध्ये दुसरा कोणताही लूप नाही तर नंतर मी हे सांगेन की लूप म्हणजे काय काहीवेळेस आपण ढोबळपणे म्हणतो की मेश म्हणजे लूप परंतु ह्या दोघांमध्ये किंचित फरक आहे मेश म्हणजे एक लूप आहे परंतु अशा लूपमध्ये म्हणजेच मेशमध्ये दुसरा लूप समाविष्ट नसतो तर साध्या लूपमध्ये दुसरा लूप समाविष्ट असू शकतो हे आपण नंतर पाहूया तर म्हणून लूप म्हणजे असा बंदिस्त मार्ग ज्यामध्ये कोणताही नोड एकापेक्षा जास्त वेळा पार केला जात नाही मेश म्हणजे असा लूप ज्याच्या आत दुसरा कोणताही लूप नाही अशा रीतीने लूप आणि मेश ह्या दोघांमध्ये किंचित फरक आहे तर हा मेश आहे आणि हा लूप आहे हे पुसूया तर दिलेल्या सर्किटसाठी नोडल विश्लेषण करताना अज्ञात वोल्टेजेस मिळविण्यासाठी KCL वापरायचा असतो तर मेश विश्लेषण करताना अज्ञात करंट्स मिळविण्यासाठी KVL वापरायचा असतो तर मेश विश्लेषण हे नोडल विश्लेषणाइतके सर्वसामान्यपणे वापरले जात नाही कारण ते केवळ एकस्तरीय म्हणजेच प्लेनार सर्किटसाठी वापरता येते म्हणजेच जी सर्किट एका पातळीत रेखाटता येते ज्यामध्ये ब्रॅंचेस एकमेकांना छेदत नाहीत अशा सर्किटला प्लेनार सर्किट म्हणतात इतर सर्किट बहुस्तरीय म्हणजेच नॉन प्लेनार सर्किट असतात आणि त्यांचेसाठी मेश विश्लेषण वापरता येत नाही तर हे पुसून थोडे पुढे पाहू तर छेदणाऱ्या ब्रॅंचेस असतील परंतु ते वेगळ्या प्रकारे रेखाटून ब्रॅंचेस न छेदता दाखवता आल्या तर समजा दिलेल्या आकृतीत छेदणाऱ्या ब्रॅंचेस आहेत परंतु ते वेगळ्या प्रकारे रेखाटले जेणेकरून ब्रॅंचेस एकमेकांना छेदणार नाहीत तर हे सर्किटदेखील प्लेनार सर्किट असते तर बहूस्तरीय म्हणजेच नॉन प्लेनार सर्किट आपल्याला नोडल विश्लेषणाने हाताळता येतात परंतु आपण तसली गणिते येथे विचारात घेणार नाही येथे पुस्तक हा शब्द लिहिला आहे खरेतर पुस्तक नाही तर प्रकरण पाहिजे काही ठिकाणी पुस्तक हा शब्द लिहिला आहे परंतु पुस्तक अजुनी पूर्ण झालेले नाही तर इथे प्रकरण असा शब्द वाचा पुस्तक असा वाचू नका तर असे विश्लेषण ह्या प्रकरणात अभ्यासलेले नाही म्हणून समजण्यासाठी पुस्तक ऐवजी प्रकरण असे वाचा समजून घेण्यासाठी आकृती 3 19 पहा हा मार्ग पहा आणि त्यामध्ये आपल्याला मेश आणि लूप मधील फरक दिसेल